सर्विस मार्केटिंग विथ प्रक्टिकल अँप्रोच च्या या सत्रात आपले स्वागत आज आपण ग्राहक संरक्षण या पाठावर चर्चा करणार आहोत खास करून आपण ग्राहक संरक्षण कायदा १९८६ बाबत चर्चा करू ग्राहक संरक्षण कायद्या १९८६ यावर आता चर्चा होणार आहे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी १५ मार्च १९६२ रोजी सर्वप्रथम अमेरिकेच्या सिनेट मध्ये ग्राहकांच्या अधिकाराबाबत वक्तव्य केले त्यांनी ग्राहकांचे चार अधिकार प्रस्तावित केले ज्यामध्ये सुरक्षिततेचा अधिकार माहिती देण्याचा अधिकार निवड करण्याचा अधिकार आणि ऐकण्याचा अधिकार यांचा समावेश होता दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो भारताने ग्राहकाचे ६ अधिकार सुनिश्चित केले आहेत आणि ते ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार परिभाषित केले आहेत भारतातील ग्राहकांचे हक्क खालीलप्रमाणे आहेत जीव आणि मालमत्तेसाठी धोकादायक असलेल्या वस्तूंच्या विपणनापासून संरक्षण मिळण्याचा अधिकार अनुचित व्यापार पद्धती पासून ग्राहकाचे संरक्षण करण्यासाठी गुणवत्ता प्रमाण क्षमता शुद्धता मानक आणि किंमतीबद्दल माहिती प्राप्त करण्याचा अधिकार जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा स्पर्धात्मक किमतीत विविध प्रकारच्या वस्तू पडताळणी करण्याचा हक्क ग्राहकांच्या तक्रारी एकूण घेतल्या जाण्याचा अधिकार तसेच त्यांच्या हिताचा विचार योग्य मंचांवर केला जाईल हे आश्वासन प्राप्त करण्याचा अधिकार अन्यायकारक व्यापार पद्धती किंवा ग्राहकांच्या अनैतिक शोषणाविरूद्ध नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार अश्याप्रकारे सन 2002 मध्ये या कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली सेवेची व्याख्या ग्राहक संरक्षण कायद्यामधील कलम 2 अंतर्गत देण्यात आली आहे यानुसार सेवा म्हणजे कोणत्याही प्रकारची सेवा जी सेवेसाठी पैसे देण्यास इच्छुक असलेल्या संभाव्य वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिली जाते यामध्ये बँकिंग वित्तपुरवठा विमा वाहतूक प्रक्रिया विद्युत किंवा इतर ऊर्जेचा पुरवठा बोर्ड किंवा निवास किंवा दोन्ही गृहनिर्माण मनोरंजन करमणूक किंवा बातम्या किंवा इतर माहितीच्या संबंधात सुविधा पुरविणे यांचा समावेश होतो परंतु सेवेची व्याख्या केवळ या पुरतीच मर्यादित नाही परंतु कोणत्याही विनामूल्य सेवा किंवा वैयक्तिक सेवांच्या करारा अंतर्गत येणाऱ्या सेवांचा येथे समावेश होत नाही त्यामुळे मोफत दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा या कायद्याच्या कक्षेबाहेर येतात मोलकरीणाने दिलेल्या सेवा ह्या वैयक्तिक सेवेच्या कराराअंतर्गत असतात मोलकरणीकडून सेवा घेणारे घरगुती मालक कोणत्याही वेळी मोलकरणीला कामावरून काढू शकतात म्हणजेच घरगुती काम करणाऱ्या मोलकरणीची सेवा खरेदी केली जात नाही त्यानुसार तशी सेवा घेणारा मालक देखील मोलकरीने दिलेल्या सेवेच्या तरतूदीतील कमतरतेबाबत तक्रार करू शकत नाही तथापि डॉक्टरांनी त्याच्या रुग्णाला दिलेली सेवा हि वैयक्तिक सेवेच्या कराराअंतर्गत येते आणि म्हणूनच रुग्ण त्या सेवेबाबत तक्रार करू शकतो आणि डॉक्टरकडून रुग्णाला देण्यात आलेल्या सदोष सेवेसाठी भरपाई ची मागणी करू शकतो एखाद्या फर्मद्वारे केवळ त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या उपहार किंवा वाहतूक सेवा या सेवेसाठी पैसे देण्यास इच्छुक असलेल्या संभाव्य ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवा नाहीत आणि म्हणूनच अशा सेवा ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कक्षेत येत नाहीत जेव्हा एखाद्या संघटनेच्या कर्मचाऱ्यानी काम बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा संघटनेने प्रमुख वर्तमानपत्रात त्याबाबत जाहिरात द्यायला पाहिजे की संघटनेत संप होण्याची शक्यता आहे जेणेकरून संस्थेचे ग्राहक आश्चर्यचकित होऊ नयेत आणि स्वतःला त्याबाबत आधीच तयार करू शकतील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मी आशा करतो कि याची आपल्याला मदत होत आहे आपले खूप आभार